जेथे आपण थांबलो होतो तिथं आपण सुरू करतो आहे विट्रो कल्चर प्रणाली मध्ये स्नायू द्वारे निर्मित गती आपण मोजतो आहोत विट्रो कल्चर प्रणाली मध्ये मायक्रो कॅन्टीलिव्हर सिस्टम आहे मायक्रो कॅन्टीलिव्हर च्या विकासा बद्दल आपण बोललेलो आहोत ते आपण कसे करतो हा मायक्रो कॅन्टीलिव्हर प्लॅटफॉर्म आहे कल्पना करा की हा स्विमिंग पूल आहे ज्यामध्ये बरेच डायव्हिंग बोर्ड उपलब्ध आहेत फक्त समजण्यासाठी मी येथे 3 लिहीत आहे तुमच्याकडे हे क्षेत्र 30 40 किंवा 100 चे सुद्धा असू शकते चौथे तुम्ही बघू शकत नाही म्हणून यामध्ये त्रिमितीय दृष्टिकोन आणणे गरजेचे आहे हे अशा प्रकारे दिसते मी तुम्हाला सांगितले होते की ही अशी खोली किंवा दरी असते ही लांबी आहे जी तुमच्या नियंत्रणात आहे ही जाडी आहे जाडी महत्त्वाची आहे ती का म्हणून महत्त्वाची आहे यावर मी नंतर बोलेल कॅन्टीलिव्हर सिस्टम अशाप्रकारे दिसते कॅन्टीलिव्हरची फ्लेक्सिंग त्याच्या जाडीवर अवलंबून असते दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर कॅन्टीलिव्हर हे डायव्हिंग बोर्ड सारखे असतात एक प्रकारे ओसीलेशन मध्ये ऑसीलेटिंग मोशन असते ओसीलेशन पावर कसे ते किती मागे व पुढे सरकणार आहे रचना किती कठोर आहे किंवा कसे कार्य करते किती जाड रचना किंवा पातळ रचना यावर अवलंबून असते रचना जेवढी पातळ असेल तेवढी गती जास्त असते म्हणून जाडी महत्त्वाची आहे उदाहरणार्थ ज्यातून आपण स्नायू द्वारे निर्मित गती मोजू शकतो आपण पुन्हा एकदा शारीरिक स्नायूंच्या जीवशास्त्र कडे वळू कल्चर मध्ये तुमच्याकडे स्नायूंच्या पेशी आहेत त्या स्पॉट ना विभाजित करतात आणि विभाजनानंतर त्या अशाप्रकारे समांतर रेषेत येतात समांतर झाल्यानंतर त्या एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्यांची वैयक्तिक ओळख गमवितात ते एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर अशा प्रकारचे स्ट्रक्चर निर्माण करतात ज्याला मायोट्युब म्हणतात मायोट्युब हे स्नायूंचे सर्वात लहान घटक असतात यांच्या द्वारे निर्मीत गती जर तुम्ही मोजू शकले तर तुम्ही हे पण सांगू शकता की ते कशा प्रकारे वर्तन करतील कॅन्टीलिव्हर च्या वरच्या भागाला मायोट्युब निर्माण होतात हाच या सगळ्या प्रक्रियेचा गाभा आहे येथे पिवळा भाग पेशींना दर्शवितो या पेशी विभाजित होऊन अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स निर्माण करतील आणि शेवटी मायोट्युब निर्माण करतील हे स्ट्रक्चर आकुंचन पावणारे असतात मायोट्युब शेवटी आकुंचन पावायला लागतात मायोट्युब मध्ये अॅक्टिन आणि मायोसिन फिलामेंट्स ची घसणारी प्रक्रिया होते जी नंतर आकुंचन पावते या आकुंचनच्या प्रक्रियेतून गती निर्माण होते पृष्ठभागावर स्नायू आकुंचन पावतात याचे उदाहरण मी तुम्हाला आधीच दिलेले आहे एक व्यक्ती जो डायव्हिंग बोर्डवर उडी घेतो आहे जेव्हा तो व्यक्ती सुरू करतो तेव्हा डायव्हिंग बोर्ड अशाप्रकारे ऑसीलेट होतो हे उदाहरण जर तुम्हाला समजले असेल तर मी तुम्हाला एक दुसरे उदाहरण सुद्धा देत आहे स्नायू आकुंचन पावत असताना कॅन्टीलिव्हर ला खालीवर करते दुसऱ्या कुठल्याही प्रकारची क्रिया होताना मला दिसत नाही खालीवर होत असल्याने ऑसीलेट मायोट्युब द्वारे निर्मित गतीला प्रमाणबध्द असते ओसीलेशन ची प्रक्रिया मायोट्युब द्वारे निर्मित गती वर अवलंबून असते ओसीलेशन होत असताना तुम्ही दोन गोष्टींचा परस्पर संबंध लावू शकता हे निर्मित गतीला प्रमाणबद्ध असते दोन्ही शब्द एकमेकांसोबतच चालतात हे सगळं होत असताना जर तुम्ही गती देऊ शकले तर योग्यच उदाहरणार्थ तुमच्याकडे हे कॅन्टीलिव्हर आहे ऑसीलेटिंग घडत असतांना कोणात होणारा बदल मोजू शकले तर फारच योग्य समजा ही तुमची बेसलाईन आहे ऑसीलेटिंग झाल्यावर तुमची पुढची स्टेज अशी असेल ही बेसलाईन आहे आणि नंतर कोण आपली जागा बदलतो ज्याला मी थिटा नि दर्शवितो ती थांबते आणि पुन्हा परत जाते ती खाली जाते आणि पुन्हा आपल्या मूळ जागी परत येते जर तुम्ही थिटा अँगल वारंवार मोजत आहात तर ते बहुदा बदलणार नाही जर तेथे किंचित बदल असेल तर तुम्ही त्याची सरासरी काढा एकदा तुम्ही थिटा अँगल ची सरासरी काढली की तुम्ही स्टोनी समीकरण वापरा हे समीकरण एकोणिसाव्या शतकातील 90 च्या दशकामध्ये विकसित करण्यात आलेले आहे थिटा ची व्हॅल्यू तुम्ही या समीकरणांमध्ये टाकू शकता हे समीकरण वापरून तुम्ही मायोट्युब द्वारे निर्मित गती मोजू शकता आणि जर तुम्ही गती मोजली तर ती जवळजवळ तेवढेच येईल जेवढा व्हॅल्यू मी टाकलेला होता ही व्हॅल्यू एका मायोट्युब करिता मिळत आहे जो एक मर्यादित परिणाम आहे मिळणारी गती ही अंदाजे राहू शकते जी एका वैयक्तिक स्नायू द्वारे निर्मीत असते हे समजायला कुठलेही सोपे तंत्रज्ञान नाही हे करीत असतांना तुम्ही फारच मर्यादित मीडियम ठेवू शकता त्यासाठी खूप सार्या प्रक्रिया कराव्या लागतात दुसरे आवाहन म्हणजे मायोट्युब निर्माण होत असताना तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही मायोट्युब तळावर येतात आणि कॅन्टीलिव्हर वरील गतीला नियंत्रित करतात किंवा थांबवितात तुम्ही हे कशाप्रकारे टाळू शकता तुम्ही पृष्ठभागाला अशाप्रकारे कोट करा की त्यावर पेशी वाढणार नाहीत तेथे मुखवटा आधीपासूनच असेल म्हणून तुम्ही कोट करताना काळजी घ्या की त्यावर पेशी वाढणार नाहीत हे करताना खात्री करून घ्या की पृष्ठभाग सायटो फोबिक झालेला आहे पेशींना पृष्ठभागावर वाढण्याचा फोबिया असेल समांतरपणे तुम्ही पृष्ठभागाला अशा पद्धतीने सुद्धा कोट करा की त्यावर पेशीं वाढू शकते आता तुमच्याकडे कॅन्टीलिव्हर असेल जे वाढीला पोषक असतात तुम्ही जर हे करू शकले तर निश्चितपणे तुम्ही मायक्रो कॅन्टीलिव्हर पॅटर्न विकसित केलेले आहे मायक्रो कॅन्टीलिव्हर पॅटर्न हे मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावते तुम्ही येथे फक्त यांत्रिक भाग बघू शकता मी तुम्हाला आता विद्युत भाग सुद्धा दाखवत आहे आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळू स्नायूद्वारे निर्मीत गती मोजणे हा आपला महत्त्वाचा विषय आहे तुम्ही व्हिट्रो सेल कल्चर सिस्टम मध्ये कार्डियाक किंवा स्मूथ पद्धती वापरू शकता ही एक मायक्रो कॅन्टीलिव्हर सिस्टम आहे आपण या दोन व्याख्यानांच्या माध्यमातून शिकलेलो आहोत की आधुनिक मायक्रो फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी कशी वापरायची तुम्ही मायक्रो कॅन्टीलिव्हर विकसित करू शकता तुम्ही कॅन्टीलिव्हर ला पॅटर्न करू शकता पॅटर्न केल्यानंतर तुम्हाला एक निश्चित जागा मिळते जी कॅन्टीलिव्हर च्या अगदी वरती आरक्षित असते ज्यावर पेशी वाढतात आणि मायोट्युब निर्माण करतात मायोट्युब निर्माण झाल्यानंतर तुम्ही त्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघता त्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोप लागेल हे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे हे कॅन्टीलिव्हर सिलिकॉन थर पासून बनलेले असतात किंवा पीडीएमएल थर पासून बनलेले असतात विविध मार्ग आहेत इतर पॉलीमर्स सुद्धा आहेत पॉलीडिमेथिलसिलॉक्साने चा वापर करून कॅन्टीलिव्हर बनवता येते तुम्ही त्याला शुद्ध सिलिकॉन थरावावर बनवू शकता मी स्वतः शुद्ध सिलिकॉन थरावावर ते बनविलेले आहे तुमच्याकडे मुखवटा आहे तुम्ही सिलिकॉनचा ब्लॉक घ्या तुमच्याकडे मुखवटा आहे आणि त्याला तोपर्यंत कोरत जा जोपर्यंत तुम्हाला कॅन्टीलिव्हर स्ट्रक्चर मध्ये हवी असलेली जाडि मिळत नाही तुम्ही या स्ट्रक्चर चा उपयोग पेशींना ठेवण्यासाठी करा त्यामुळे पेशी सहजगत्या वाढणार नाही तुम्ही त्याला अशाप्रकारे ठेवायचे आहे की त्याला पुरेसे मिडीयम कव्हर करायला मिळेल पेशींना पुरेसे पोषण मिळेल एकदा त्या मायक्रो कॅन्टीलिव्हर च्या वरती निर्माण झाल्या की मग तुम्ही त्यांच्याद्वारे निर्मित गतीला मोजू शकता प्रश्न हा आहे की तो सेटअप किंवा असेम्ब्ली काय असते कारण त्याविषयी मी अजूनही बोललेलो नाही मी तुम्हाला बेंडिंग मोजण्या विषयी बोललो होतो पण बेंडिंग आपण कसे मोजतो म्हणून पुढच्या व्याख्यानांमध्ये आपण बघणार आहोत की हे सेटअप कसे विकसित करायचे